ई शिक्षण सामग्रीच्या विकासासाठी दृश्य संवाद करण्याच्या धोरणाबद्दल वारंवार विचारले जाणे आवश्यक आहे हा फॉर्म किंवा कार्याचा एक उत्कृष्ट प्रश्न आहे निरोप काय आहे आणि हा विशिष्ट निरोप कसा दर्शवायचा तसेच तो कसा वितरित केला जाईल हा या चर्चेचा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग आहे आपल्याला त्यापैकी एखाद्यास विशेषतः महत्त्व देण्याची गरज नाही तथापि त्यापैकी कोणालाही कमी महत्त्व दिल्यास संवाद होण्यास अडथळा करू शकते खराब स्वरुपात चांगली दर्जेदार सामग्री सादर केल्याने संवाद होऊ शकत नाही त्याबरोबरच खराब सामग्री असणार्या बऱ्याच दृशसामग्री मुळे अनागोंदी निर्माण होईल म्हणूनच यावर एक प्रकारची सहमती आहे की सामग्री कोणत्या प्रकारच्या निर्णयावर आधारीत असावी ती चांगल्या आणि समर्थानात्मक अश्या योग्य दृश्यास्पद आणि सामग्री संवाद वाढविणाऱ्या रणनीतीद्वारे समर्थित असून तशी ती सादर केली गेली पाहिजे त्यामध्ये जरा सखोल जाऊन पाहू आपण ऑनलाइन स्वरुपात विविध प्रकारची सामग्री कशी सादर केली जाऊ शकते आणि ऑनलाइन स्वरुपाचे काय मूल्य आहे जे काही त्यास सादरिकरणाच्या दृष्टीने अद्वितीय बनवते याची काही उदाहरणे पाहू या तर आपण येथे असे गृहित धरत आहोत की आपल्याकडे अशी सामग्री आहे जी सर्व बाबींमध्ये योग्य आहे आपल्याकडे त्याकरिता योग्य अध्यापन शास्त्र आहे जे प्रेक्षकांना आणि आपण जी उद्दिष्टे ठेवली आहेत त्यांना न्याय देईल आणि आपण जे तंत्रज्ञान वापरणार आहोत ते देखील आपल्याला माहित आहे उदाहरणार्थ ते ऑनलाइन पाठ्य ई पुस्तके किंवा व्हिडीओज असणार आहे किंवा मोबाइल तंत्रज्ञान असणार किंवा कियोस्क आधारित परस्पर संवादाचे वेबवर आधारित जे सर्व सर्व्हरवर आधारित असेल या सर्व तंत्रज्ञानाच्या निर्णयाची काळजी घेतली जाते आणि जेव्हा आपण प्रत्यक्षात काहीतरी डिझाइन करण्याच्या मुद्यांवर येतो तेव्हा त्यामध्ये कोणती आव्हाने समाविष्ट असतात तर आपण फक्त काही तत्वे पाहू जी आपल्याला त्याबद्दल माहितीपूर्वक निर्णय घेण्यास मदत करतील तर आपल्याला जे काही आढळले आहे त्याकडे जाऊया जे या विशिष्ट निर्णयावर परिणाम करणारी कार्यक्षत्रे आहेत जी चार महत्त्वाच्या बाबींवर वितरित केले गेले आहेत पहिले आणि मुख्य म्हणजे ग्राफिक्स डिझाइन किंवा ज्याला आपण दृश्यमान डिझाईन म्हणू शकतो दुसरे आपल्याकडे मल्टीमिडिया डिझाइन आहे जे हलणाऱ्या किंवा स्थिर नसलेले ग्राफिक्स व्हिडीओज किंवा अॅनिमेशन किंवा मोशन ग्राफिक्सच्या आणि इतर अनेक गोष्टीं संदर्भात बद्दल बोलते कारण ते लोकप्रिय आहे तिसरे अॅनिमेशन आहे जे व्हिडिओ कॅप्चर केलेल्या गतीच्या विरूद्ध पूर्णपणे डिजिटल प्रकारे तयार केले गेले जाते जो आपण आता पहात आहात आणि चौथे म्हणजे परस्पर संवादाचे डिझाइन जे असे आहे की जेथे आपण एकापेक्षा अधिक वेगवेगळ्या माध्यमांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्रित करता हे डेस्कटॉप किंवा वेबसाइट किंवा अॅप असू शकते जे मोबाइल आणि वापरलेल्या साधनांसाठी तयार केले गेले आहे किंवा जसे मी म्हणालो की हे साधन टच स्क्रीन असू शकते वगैरे वगैरे अंतिम वितरणानंतर जेव्हा या सर्व कार्य क्षेत्रांची काही विशिष्ट भूमिका असते तेव्हा या चारही महत्त्वाच्या गोष्टींपैकी प्रत्येक कार्य क्षेत्रांकडून महत्त्वाचे तत्व निवडून आपण त्यास संक्षिप्त बनवू इच्छितो प्रथमत तर्कशुद्ध संगती आहे जी प्रत्यक्षात मल्टीमिडिया मधून येते आणि जी बाह्य घटक टाळण्यासंबंधी बोलते मला खात्री आहे की या अभ्यासक्रमात प्रसिद्ध झालेल्या दुसर्या सामग्रीतील काही उदाहरणे पाहण्याची आपणास संधी असेल आपल्याला ते कसे वापरावे यावर बोलावे लागेल कारण जेव्हा आपण डिजिटल कार्यक्षेत्रात मध्ये प्रवेश करतो तेव्हा सामग्री आणि वापरकर्त्याचा परस्पर संवाद त्या सामग्रीद्वारे दिसून येतो आणि वापरण्याच्या माध्यमातून आपण स्क्रीनवर उपस्थित घटकांमध्ये संभाव्य परस्पर सुसंवाद सुचवितो उदाहरणार्थ बटणावर क्लिक करण्याची मागणी आहे किंवा किंमत बदलण्यासाठी स्लाइडर बार ड्रॅग करण्याची मागणी करतो वगैरे वगैरे किंवा मजकूर बॉक्स काही मजकूरांसह प्रविष्ट करण्याची विनंती करीत आहे आता हे सर्व वापर ही ऑनलाईन माध्यमांची देणगी आहेत म्हणून आपण त्याकडे अत्यंत गंभीरतेने लक्ष देणे आवश्यक आहे आणि त्या नंतर अभिप्राय यासारख्या दोन महत्त्वपूर्ण गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत कारण जेव्हा आपण ऑनलाइन मोडमध्ये असता तेव्हा आपण या सामग्रीमध्ये अलिप्तपणे प्रवेश करत आहात तर तंत्रप्रणाली सोबत आपण जे काही केले आहे त्यास सुधारित करण्यासाठी किंवा उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला अभिप्राय आवश्यक आहे आणि हे बहुतेक दृश्य किंवा मर्यादांद्वारे दिले जाते जे परस्पर संवाद डिझाइनचे सिद्धांत आहेत आणि शेवटी एकंदरीत एक अपील जी ग्राफिक डिझाइनच्या तत्त्वांमधून येत आहे जसे की फोकल पॉइंट जवळपासचे भाग सातत्य आणि समानता असावी कारण जेव्हा आपण एका ध्येयात एकपेक्षा जास्त सामग्री वापरण्याचा प्रयत्न करीत असता तेव्हा आपल्याला एक सुसंगत चित्र मिळावे म्हणून जास्त वेळ वाया घालवू न देता आपण फक्त काही उदाहरणे विचारात घेऊ या तर ऑनलाइन सामग्रीच्या दृष्टीने दृश्य डिझाइनचे उदाहरण म्हणून पाहू माझ्याकडे येथे टॅब केलेला ब्राउझिंग पर्याय आहे तर येथे वरील टॅब अशा प्रकारे तयार केले आहेत की ते एकमेकांजवळ आहेत कारण वापरकर्त्यास यावरून हे माहिती होते की हे काही पाच किंवा सहा पर्याय उपलब्ध आहे जे या सामग्रीमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांच्याकडे उपलब्ध आहेत हे चिन्हांच्या स्वरुपात वापरल्या जाऊ शकतात किंवा तेथे शब्द लिहिले जाऊ शकतात वापरकर्त्याला हे ठाऊक आहे की हे उर्वरित शीर्षक हे पट्टीपेक्षा भिन्न आहे कारण हे असे स्थान आहे जेथे मी वेगवेगळे पर्याय शोधू शकतो आता हे सर्व पर्याय जवळजवळ एकत्र राहून अभिप्राय देतात किंवा वापरकर्त्यांना असे संदेश देतात की त्यांनी समान कार्य केले आहे आणि हेच शोधण्यासाठी आणखी एक उदाहरण उपयुक्त ठरू शकते तर डाव्या बाजूला असलेले उदाहरण आपल्याला दिसेल की तीन स्लाइडर बार आहेत ब्राइटनेस कॉन्ट्रास्ट आणि आवाज जे एकत्रितपणे एकाच्या एक खाली आहेत आता व्हॉल्यूम आणि ब्राइटनेस कॉन्ट्रास्ट प्रत्यक्षात दोन भिन्न आउटपुटवर परिणाम करते आवाज स्लायडर स्पीकर्सवर परिणाम करतो आणि ब्राइटनेस कॉन्ट्रास्ट मॉनिटरवर परिणाम करतो परंतु ते एकत्र असल्याने हे खरं तर मुख्य उद्देश चुकवते आणि म्हणूनच व्हॉल्यूमची गोष्ट पूर्णपणे भिन्न ठिकाणी किंवा दुसर्या विंडोमध्ये विभाजित करण्याचा आणि केवळ ब्राइटनेस व कॉन्ट्रास्ट चा पर्याय एकत्र ठेवण्याचा आपण विचार करू शकतो हे देखील लक्षात घ्या की डावीकडील चित्रात ब्राइटनेस रेषा आणि खाली असलेल्या शब्दामधील अंतर जवळजवळ समान आहे त्यामुळे कोणत्या विशिष्ट बाबीसाठी कोणता विशिष्ट आयकॉन आहे हे समजणे ही एक समस्या आहे उजवीकडील बाजूला आपण पाहता की स्लाइडर बार आणि शब्द एकमेकांच्या इतके जवळ आहे की कोणते ब्राइटनेस आहे आणि कोणते कॉन्ट्रास्ट आहे याविषयी कोणताही संभ्रम नाही आता पुढे समानतेचे तत्व हे खरोखर आवश्यक किंवा खरोखर महत्त्वाचे तत्व आहे कारण ऑनलाइन सामग्रीच्या परिस्थितीत आपण एकामागून एक अनेक स्क्रीनवर जात आहोत आणि प्रत्येक स्क्रीनला दिलेली विशिष्ट वागणूक किंवा दृश्य वागणूक वेगळी असेल तर वापरकर्त्यांना सामग्रीसह परस्पर संवादाबद्दल गोंधळ होईल उदाहरणार्थ या प्रकरणात आपण येथे बघतो की एक राखाडी बॉक्स आहे जो सर्व संख्यात्मक मूल्ये दर्शवत आहे आता व्हॉल्यूमसाठी वापरल्या जाणार्या दशांश घटकाच्या बाबतीतही समानता आहे व्हॉल्यूम आणि वजनासाठी दोन बॉक्स आहेत ज्यामध्ये भिन्न संख्यात्मक मूल्ये आहेत परंतु त्या सर्व विशिष्ट प्रकारे संरेखित केल्या आहेत आणि प्रत्येक बॉक्समध्ये ज्याची संख्यात्मक मूल्ये असेल त्यांना एक राखाडी पॅच आहे आपण येथे स्क्रीन पाहिल्यास आपणास दिसेल की बदलणारी मूल्ये नेहमी राखाडी बॉक्समध्ये दर्शविली जातात आता समानतेचा घटक अशा प्रकारे मदत करतो कारण मला एक वापरकर्ता म्हणून हे माहित आहे की मला त्या राखाडी बॉक्समध्ये पहावे लागेल जी मला विशिष्ट कटिंग उर्जा किंवा विशिष्ट घर्षण उर्जा किंवा वैशिष्ट्यपूर्ण शिअर ऊर्जेबद्दल सांगतील संवादाचा विषय येतो तेव्हा या गोष्टी महत्त्वपूर्ण असतात दृश्यमानतेचे तत्व महत्त्वपूर्ण आहे कारण ते केवळ संबंधित आणि आवश्यक असलेल्या गोष्टी दर्शवेल दुसर्या शब्दांत ज्या गोष्टी आवश्यक नसतात किंवा त्या वेळी संबंधित नसतात त्या गोष्टी लपविल्या पाहिजेत किंवा मागणीनुसार दर्शविल्या पाहिजेत आता या उदाहरणाकडे लक्ष द्या आपल्याकडे तळाशी राखाडी बॉक्सची पट्टी आहे आणि त्यातील एक बॉक्स हिरवा आहे तर इतर राखाडी आहेत हे दर्शविते की त्या विशिष्ट अॅनिमेशनच्या संपूर्ण प्रवासात किंवा व्हिडिओ मध्ये आपण या टप्प्यावर पोहोचलो आहोत आणि हा हिरवा रंग सध्या चालू आहे आता मला हे जाणून घ्यायचे आहे की हे कोणता भाग चालू आहे किंवा पुढचा भाग येणार आहे मी त्यावर माउस फिरवू शकतो आणि बघू शकतो की पुढचा भाग हा लिनियर कॉम्प्रेसर चे घटक हा आहे ही एक अतिरिक्त माहिती आहे जी मी प्राप्त करू इच्छित आहे आणि जेव्हा मला पाहिजे तेव्हाच ती दृश्यमान केली जाईल आणि अन्यथा ती दर्शविली जाणार नाही आणि यामुळे ही आपला गोंधळ होईल अशी स्थिती होणार नाही यामुळे वापरकर्त्यास या विशिष्ट फ्रेम मधील वस्तूंवर किंवा अॅनिमेशनवर लक्ष केंद्रित करण्यास मदत देखील होते आणि दर्शविल्या जाणार्या अनावश्यक सामग्रीद्वारे लक्ष विचलित होऊ नये किंवा त्रास होऊ नये यासाठी देखील मदत करते तर हे दृश्यमानता तत्व आहे आता मी मोबाइल या साधना वरून एक लहान उदाहरण घेतले आहे कारण ही पुन्हा संबंधित गोष्ट आहे जिथे आपण प्रत्यक्षात ई शिक्षण सामग्री किंवा इलेक्ट्रॉनिक सामग्रीमध्ये प्रवेश करतो जसे आपण पहिल्या उदाहरणामध्ये पहाल की शोध केवळ वर्णमाला एस द्वारे दर्शविला गेला आहे जो लोकांना समजणे फार कठीण आहे आणि म्हणूनच वापरकर्ता सहजपणे या प्रक्रियेत भाग घेऊ शकणार नाही येथे सर्वात खाली असलेल्या दुसर्या चित्राच्या विरूद्ध आपल्याकडे निळ्या रंगाचे हायलाइट असलेले ग्लास चिन्ह देखील आहे जे आपल्याला सांगेल की हे आता दिसते आहे कारण आपण या बॉक्समध्ये काही मजकूर टाइप केला आहे आणि नंतर हे चिन्ह निळे होईल आपण जेव्हा असे काहीतरी टाइप करता तेव्हा हे चिन्ह आपल्याला सांगते की आता याचा वापर करण्याची वेळ आली आहे जिथे दृश्यमानता त्याचा वापर कसा वापरायचा याबद्दल अगदी स्पष्ट करते दृश्यात्मकते नंतर लगेचच अभिप्रायाचे महत्त्वपूर्ण तत्व येते आणि विशेषत मी जसे म्हणतो की कारण ही प्रणाली शिकणार्यांना त्वरित आणि विधायक अभिप्राय पुरविते ज्या बाबतीत आपण येथे पहात आहोत त्या उदाहरणावरून हे दिसून येते की निवडलेले उत्तर चुकीचे आहे आणि लाल आणि हिरव्या रंगाच्या प्रमाणित योजनेद्वारे दर्शविले गेले आहे तथापि अभिप्राय तळाशी दिला आहे चुकीच्या उत्तरापासून दूर व योग्य उत्तराकडे जाण्यासाठी प्रत्येक वापरकर्त्या द्वारे वाचला जाऊ शकतो परंतु केवळ हे चुकीचे आहे आणि हे योग्य आहे हे सांगून शिक्षण होणार नाही त्याऐवजी जर आपल्याला हे दिसून आले की चुकीचे उत्तर रचनात्मक अभिप्रायासह दिले गेले आहे तर याचा परिणाम विद्यार्थ्यांमधील शिक्षणास कारणीभूत ठरू शकतो अभिप्राय अगदी मनोरंजक मार्गाने देखील पाहीले जाऊ शकतो उदाहरणार्थ जर आपल्याला ही एक प्रतिमा क्रमांक एक दिसत असेल जेथे वापरकर्त्याने प्रश्नाचे उत्तर सादर केले असेल आणि सबमिट बटण क्लिक केल्यावर बॉक्स रिकामा झाला आहे जो सबमिशन स्वीकारले आहे की नाही किंवा मी सबमिट करण्यात काही चूक केली आहे का हे मला सांगत नाही दुसरीकडे ज्या क्षणी मी निवडलेल्या कोणत्याही निवडीवर क्लिक करतो तेव्हा मला दिसून येते की येथे खाली एक अभिप्राय येतो आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की हे उत्तर बरोबर किंवा चुकीचे आहे तेथे हिरव्या रंगाचे चिन्ह दिसत आहे तर या गोष्टी सिस्टमद्वारे दिलेल्या अभिप्राय शोधण्यासाठी आपल्याला खरोखर मदत करतात शेवटी अभिप्राय अनेकदा मर्यादांसह एकत्रित केला जातो कारण वापरकर्त्याने एखाद्या गोष्टीवर क्लिक करण्याचा निर्णय घेतला त्या क्षणी अनावश्यक क्लिक आणि नेव्हिगेशन कल्पना टाळण्यासाठी सिस्टमने त्यांना क्लिक करण्यायोग्य आणि नॉन क्लिक करण्यायोग्य पर्यायांबद्दल सांगावे उदाहरणार्थ जेव्हा जेव्हा मी कोणतीही प्रणाली उघडतो आणि जेव्हा मी फाइलमध्ये काहीही बदल करत नाही तेव्हा निश्चितपणे सेव्ह किंवा सेव्हवर परत जाण्याचे पर्याय अक्षम केले जातील कारण मी त्यात कोणतेही बदल केलेले नाहीत आता जर ते पर्याय जर चालू असतील तर याचा अर्थ असा आहे की ते अनावश्यक प्रक्रिया करीत आहेत आता हे परस्पर संवादाच्या डिझाइनमध्ये देखील पाहिले जाऊ शकते ज्यात मी असे म्हटले आहे की आपण जसे काही मजकूर टाइप करेपर्यंत शोधण्याचे बटण सक्षम केले जात नाही तिथे केवळ एक अक्षर जरी लिहिले तरी मी पाहू शकतो की शोध बटण सक्षम झाले आहे आणि नंतर वापरकर्त्यास अभिप्राय मिळेल की होय मी आता शोध बटणावर क्लिक करू शकतो एक तत्व जे फार महत्त्वाचे आहे ते वापरण्याचे तत्त्व आहे जे आपल्याला काय क्लिक करावे आणि केव्हा ते सांगते आता जर आपण या उदाहरणाकडे लक्ष दिले तर बॅकवर्ड प्ले थांबवा आणि फॉरवर्ड बटणांकडे पहा ते क्लिक करण्यायोग्य किंवा नॉन क्लिक करण्यायोग्य आहेत की नाही याबद्दल कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद किंवा कोणताही अभिप्राय शिकणार्यांना मिळत नाही दुसरीकडे जर आपण जर या उदाहरणातील बटनांवर नजर टाकली जेथे आता पॉज लाल रंगात आहे आणि त्यातमध्ये प्ले पॉज रेकॉर्ड सारख्या स्पष्ट सूचना आहेत आणि चिन्हामुळे मी हे हार्डवेअर डेटा प्लेयर किंवा सीडी प्लेयर किंवा कॅसेट रेकॉर्डरशी संबंधित आहे किंवा इतर कोणत्याही प्रकारचा प्लेयर ज्यामध्ये या प्रकारची आदर्श बटणे आहेत आणि माझ्यासाठी या चिन्हातून योग्य तो अर्थ काढणे आणि त्यानुसार वागणे हे खूप सोपे आहे तर क्लिक करण्यायोग्य बटण आपल्याला या प्रणालीसह चांगल्या पद्धतीने संवाद साधण्याची संधी देते सुसंगतता देखील तितकीच महत्त्वाची आहे कारण एकदा आपण एका स्क्रीनवरून दुसऱ्या स्क्रीनवर जात असाल आणि मग त्या एकाच प्रकरणात किंवा त्याच पुस्तकात किंवा समान कोर्समध्ये आहे हे समजून घेणे शिकणाऱ्यांना खूप सोपे करते जेव्हा जेव्हा आपण पाहीले की उदाहरणार्थ पहिल्या स्क्रीनमध्ये मागे जाण्यासाठी निळे बटण आहे आणि दुसर्या स्क्रीनमध्ये त्यासाठी हिरवे बटण आहे असे करणे शिकणाऱ्यांची सुसंगतता तोडते आणि आकार बदलल्यामुळे ते गोंधळून जातात कारण ते वर्तुळापासून चौरस बनले आहे त्याचे स्थान खालून डावीकडे ते वरून उजव्या बाजूला असे बदलले आहे यामुळे शिकणाऱ्यांना असे वाटते की कदाचित ते आता चुकीच्या जागी आहेत दुसरीकडे जर प्ले पॉझ बटण एखाद्या विशिष्ट अॅनिमेशनच्या विविध स्क्रीनवर कायम तळाशी राहिल्यास शिकणार्यांना खात्री असते की ते ज्या विशिष्ट स्क्रीनवर किंवा अॅनिमेशन किंवा व्हिडिओ कोर्समधून विशिष्ट मालिकांमधून जात आहेत आता हे सुसंगततेचे तत्व आहे ही तत्त्वे इतकी व्यापक नाहीत की आपण त्या क्षेत्रातील अनुभवी संशोधकांनी लिहून दिलेल्या प्रत्येक तत्त्वाचा समावेश केला नाही तथापि आपण ऑनलाइन ई शिक्षण सामग्री तयार करण्यासाठी सर्वात संबंधित असलेल्यां पैकी काही उदाहरणे दर्शविण्यासाठी आपण त्याचे एक उपसंच निवडले आहे आपण ई शिक्षण सामग्री तयार करण्यावर प्रभाव पाडणार्या विविध तत्त्वांची एक छोटी यादी तयार केली आहे